हा पीसीबी आपल्याला समजून घ्यायचा आहे त्याचे ब्लॉक स्कीमॅटिक schematic योजना काय आहे ते कसे कार्य करते एनर्जी energy ऊर्जा कशी संग्रहित करतो हे वाचण्यास कसे सक्षम आहे या बेरिंगच्या तापमानाची व्हॅल्यू कोणतीही बॅटरी न वापरता नॉन इनवेसिव non invasive आक्रमक नसलेली पद्धतीने ऑटोमोबाईल ड्रायव्हरच्या डॅशबोर्डवर दिसते मी ऑटोमोबाईल हे एक उदाहरण म्हणून घेतले आहे हे उदाहरण म्हणून कोणतीही वर्कशॉप workshop कार्यशाळा देखील असू शकते मेकॅनिकल वर्कशॉप मशीन mechanical workshop machine यांत्रिकी कार्यशाळा जसे की लेथ मिलिंग मशीन इ देखील असू शकते जिथे जिथे बेरिंग आहेत तेथे रोटेटिंग कंपोनेंट्स rotating components फिरणारे घटक रोटेटिंग मशीन्स rotating machines फिरणारी मशीन्स आहेत आपल्याला बेरिंग आणि बेरिंगच्या तापमानाचे मोजमाप याकडे लक्ष द्यायचे आहे तर आपण हा ब्लॉक लेव्हल सर्किट डायग्राम बघूया आपण येथे रोटेटिंग बेअरिंग न्यूओडीमियम मॅग्नेटसह पाहू शकता आपल्याकडे येथे अर्क आहे हे निओडीमियम मॅग्नेट आहे दुसरा अर्क येथे आहे दोन्ही अर्क येथे दर्शविलेले आहेत मी हे काढून टाकतो जेणेकरून चित्र स्पष्ट दिसेल आणि हे रोटेटिंग बेअरिंग आहे जे असेच सतत फिरत असते आता जेव्हा बीयरिंग फिरत असेल तेव्हा काय होते त्यास जोडलेले अर्क मॅग्नेट देखील गतिमान होतात इथे नमूद केलेल्या निळ्या कॉईलवर एसी व्होल्टेज तयार होतो आणि हा व्होल्टेज रेक्टिफायर ब्लॉकला दिला जातो तेथे कोणतेही सेंटर टॅप नसते आपल्याला ब्रिज रेक्टिफायर सुद्धा वापरायला लागू शकतो आणि आपण एनर्जी हार्वेस्टिंग करीत असल्याने आपणास ब्रिज डायोड्सचा फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप शक्य तितका कमी आहे की नाही हे सुनिश्चित करावे लागेल तर थोडक्यात आपण असे म्हणू शकता की फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप 0 3 व्होल्ट इतका असणे गरजेचे आहे तर शॉर्ट की डायोड निवडा जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रमाणात एनर्जी हार्वेस्टिंग करू शकाल आता आपण दुसरा ब्लॉक पाहणार आहोत जो याआधी कधीच पाहिला नव्हता तो ब्लॉक हा बूस्ट कन्व्हर्टर आहे मी हे इथे स्पष्टीकरण देण्यासाठी लिहिले आहे याचे काम आहे की मायक्रोकंट्रोलर 1 8 व्होल्ट च्या आसपास 1 8 व्होल्ट पेक्षा जास्त जवळजवळ 6 6 व्होल्ट वर चालवणे आता येथे हे डीसी नाही हे व्होल्टेज नाही आता प्रश्न असा आहे की हे व्होल्टेज कसे तयार करावे किंवा 1 8 पेक्षा जास्त किंवा 3 6 व्होल्ट या रेंजमध्ये कसे तयार करता येईल त्यासाठी हे बूस्ट कन्व्हर्टर वापरतात जे 250 च्या रेंजमध्ये वापरता येईल आता मी म्हणेन की ते काँझर्व्हेटिव्ह conservative पुराणमतवादी आहे मला असे वाटत नाही की ते तेथे कार्य करेल परंतु मी हे सांगू इच्छितो की या 400 मिली व्होल्ट डीसी इनपुट घेऊन 1 8 व्होल्ट ते 3 6 व्होल्ट निर्माण करण्यास सक्षम आहे हे या बूस्ट कन्व्हर्टर चे कार्य आहे आता हे बूस्ट कन्व्हर्टर आपल्याला दोन आउटपुट देतील एकाला म्हणतात आणि दुसऱ्याला म्हणतात स्पष्टीकरणासाठी मी येथे सर्वकाही काढून टाकतो मला खात्री आहे की तुम्ही इथे असलेल्या वेगवेगळ्या घटकांबद्दल नोट्स बनवत आहात आणि आकृत्या काढत आहात येथे आपल्याकडे दोन आउटपुट आहेत एकाला म्हणतात हा एलडीओ म्हणजे लो ड्रॉपआउट रेग्युलेटर आहे आपण शोधत आहात ते आहे आपण म्हणू तर आता आपल्याकडे आहे आणि आता तुम्हाला २ 8 व्होल्ट किंवा त्यापेक्षाही कमी सेट करायचा आहे मी म्हटलं आहे की यामध्ये एक रेंज आहे ज्यामध्ये हे कार्यरत आहे मी एक उदाहरण घेईन आपल्याला २ 3 व्होल्ट मिळवायचे आहे मला असं वाटतंय आपण 3 2 व्होल्ट घेऊया ते अधिक चांगले आहे आपल्याला 3 2 व्होल्ट सेट करायचे आहे आता हे बूस्ट कन्व्हर्टर ज्या क्षणी 400 मिली व्होल्ट इनपुटवर स्थिर होईल ते प्रथम आउटपुट तयार करते हे एलटीसी 3105 या चिपचे वैशिष्ट्य आहे या चिपचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याला लो पॉवर आउटपुट देते मला असे वाटते की यामध्ये असलेल्या घटकामुळे पॉवर वाढतं नाही आपण 6 मिलिअम्पियरपेक्षा जास्त करंट काढू शकत नाही तर आणि सामान्यत देखील सेट होऊ शकते मला असे वाटते की जर आपण दिलेल्या होल्टेज वर सेट केले तर हे विशिष्ट होल्टेज देईल येथे आपण तपशीलवार माहिती न घेता ब्लॉक लेवल वर समजून घेऊया परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण हाय पॉवर एप्लीकेशन साठी high power applications उच्च शक्ती अनुप्रयोगांसाठी वापरू शकत नाही जसे की आयओटी एम्बेडेड सिस्टम डिझाइन जेव्हा आपण हाय पॉवर म्हणता तेव्हा आपण 10 मिलिअम्पियरच्या पटीत घेतो जेव्हा आपण 10 मिलीअँपीयर आणि 3 व्होल्ट्स म्हणता तेव्हा तिथे पॉवर जास्त असते जर आपण 30 मिलिवॅट्स म्हटले तर एम्बेड्डेड सिस्टीम साठी खूप पॉवर आहे जर आपण 3 व्होल्ट्स आणि 10 मिलिअम्पियर म्हटले तर पॉवर जास्त आहे मी याला हाय पॉवर म्हणेन जर आपण 3 व्होल्ट आणि 1 मिली अम्पियर म्हणत असाल तर ते 3 मिलिवॅट्स आहे ते देखील ठीक आहे म्हणून यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तो असा आहे की हे हाय पॉवर देऊ शकत नाही आपण अधिक स्पष्टते साठी डेटा शीट पाहू शकता ज्यामध्ये ते सुमारे 6 मिली अम्पियर आहे मी या टप्प्यावर डेटा शीट च्या तपशीलात जाणार नाही परंतु मी येथे एक अत्यंत महत्त्वाचा अल्गोरिदम समजवण्याचा प्रयत्न करणार आहे तर एका स्टेबल stable स्थिर इनपुट मुळे 400 मिली व्होल्ट आता आपल्यासाठी उपलब्ध आहे हे पॉवर मक्स मूलत दोन इनपुट घेते एक सुपर कॅपेसिटर कडून व दुसरे कडून घेत आहे अर्थातच आपण येथे सुपर कॅपेसिटर घेतल्यास प्लेट्स खूप मोठ्या असल्यामुळे एनर्जी संचय धीम्या गतीने होईल कारण कॅपेसिटर चा एरिया मोठा आहे हे हळूहळू सेट होईल आणि एका स्टेबल पॉईंटवर प्रत्यक्षात 3 2 व्होल्ट सेट होईल तथापि या पॉईंटपर्यंत व्होल्टेज सेट होण्यासाठी वेळ लागणार आहे जो मोठ्या प्रमाणात या कॅपेसिटरच्या मूल्यावर अवलंबून असेल हा येथे महत्त्वाचा मुद्दा आहे तर आता हे पुन्हा सप्लाय देण्यास सुरुवात करेल मला आशा आहे की आपण सहमत असाल कारण अद्याप 0 1 व्होल्ट 0 2 व्होल्ट या पद्धतीने हळूहळू 3 2 व्होल्ट पर्यंत पोहोचला आहे तर त्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो आणि या हार्वेस्टेड स्त्रोतापासून तो 3 2 व्होल्ट पर्यंत पोहोचला आहे ही कॉइल आणि मॅग्नेट उपयुक्त आहेत हे नमूद केले आहे चला पुढे जाऊया या पॉवर मक्स मधून पहिल आऊटपुट आहे आम्ही आता मायक्रोकंट्रोलर चालू करतो आणि आपण हॉल सेन्सरला इनरजाईज करून मॅग्नेटिक फिल्ड च्या व्हॅल्यूज मिळवल्या आहेत एडीसी मूल्य जे मी तुम्हाला मागील आलेखात दर्शविले होते तर हे एडीसी आहे तर एडीसी मी तुम्हाला काही व्हॅल्यूज 450 500 अशा या रेंज मध्ये दर्शविले होते तर ही ती संख्या आहे तर आता आपण जे करीत आहात ते म्हणजे हॉल सेन्सर ची व्हॅल्यू सेन्स करून रॅम मध्ये स्टोअर केली जाते उदाहरणार्थ ते रॅम मध्ये असू शकते दरम्यान जास्त प्रमाणात एनर्जी इनपुट टर्मिनलला उपलब्ध असल्यामुळे बूस्ट कन्व्हर्टर चे आउटपुट तयार होते बूस्ट कन्व्हर्टर सेन्स करतो की इथे पुरेसे चांगले इनपुट आणि चांगला पॉवर सिग्नल आहे मी हे पुन्हा लिहितो जेव्हा मायक्रोकंट्रोलरकडे चांगला पॉवर सिग्नल येतो चांगला पॉवर सिग्नल तयार करतो तेव्हा पॉवर मक्स सिग्नल सुरुवातीला जो एवढा आहे होता आता तो एवढा आहे या अवस्थेत मायक्रोकंट्रोलर ठरवितो की कंप्यूटेशन computation संगणन आणि कम्युनिकेशन communication संप्रेषण यासारख्या हाय पॉवर ऑपरेशन साठी ब्लूटूथ डेटा पॅकेट वापरायचे आणि ब्ल्यूटूथ डेटा पॅकेट ब्लूटूथ लो एनर्जी डेटा पॅकेट पाठविण्याचा निर्णय घेतला आहे कारण सुपर कॅपेसिटर मुळे पुरेशी पॉवर ब्लूटूथ लो एनर्जी डेटा पॅकेट ट्रान्समीट करण्यासाठी मिळाली आहेआउटपुट आता कमी होते जेव्हा कमी होते तेव्हा पॉवर सिग्नल पुन्हा मूळ स्थिती मध्ये येतो आणि मायक्रोकंट्रोलर सर्व पॉवर वापरणारे ब्लॉक्स बंद करण्याचा निर्णय घेते जसे की रेडिओ आणि स्वतः पूर्ण ओन मोडमधून स्लीप मोडमध्ये जातो जेणेकरून पॉवर सिग्नल पुढील कम्युनिकेशन करू शकेल आपण या डायग्राम मध्ये बघू शकता की हे ब्लॉक पीसीबी वर प्रत्यक्षात इम्प्लिमेंट implement अंमलात केलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एम्बेडेड डिव्हाइसेसची पॉवर एम्बेडेड उपकरणांसाठी पॉवर मॅनेजमेंट एनर्जी हार्वेस्टिंग एम्बेडेड उपकरणांसाठी एनर्जी हार्वेस्टिंग खूप महत्वाचे आहे तर या बेअरिंग चे तापमान मोजण्यासाठी फ्लोचार्ट वापरूया आणि हा फ्लोचार्ट स्पष्ट शब्दात समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला आयओटी सिस्टीम आयओटी डिवाइस कशी असतात हे प्रत्यक्षात कळेल आपल्याला आयओटी डिव्हाइस आयओटी उत्पादन किंवा आयओटी सिस्टीम जे तापमान मोजण्यासाठी किंवा तापमानाचे निरीक्षण करायचे आहे ते या छोट्या फ्लोचार्ट मध्ये मिळविले जाऊ शकते तर आपण सुरुवात कशी करूया संपूर्ण प्रक्रिया काय आहे मी काय करेन या फ्लोचार्ट कडे परत वळूया माझ्याकडे हा फ्लोचार्ट येथे आहे आता आपण पुन्हा एकदा या सगळ्याची उजळणी करूया पहिला ब्लॉक म्हणजे स्टार्ट ब्लॉक आहे जो तुम्ही येथे पाहता हा प्रारंभिक ब्लॉक आहे यानंतर हा ब्लॉक आहे हा ब्लॉक म्हणजे जीपीआयओ इनिशियलायझेशन आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की चांगला पॉवर सिग्नल जे मायक्रोकंट्रोलर च्या इनपुट सारखे आहे विशिष्ट इनपुट जी पीआयओ लाइन इनपुट म्हणून कॉन्फिगर केले गेले आहे जी क्रिया जीपीआयओ इनिशियलायझेशन या ब्लॉक मध्ये केली जाते मग आपण काय करूया जोपर्यंत पॉवर सिग्नल कमी आहे तोपर्यंत मायक्रोकंट्रोलर स्लीप मोड मध्ये ठेवला दुसर्या शब्दांत जर पॉवर सिग्नल कमी असेल तर आपण कम्युनिकेशन करू शकत नाही पण आउटपुट वापरून सेन्सिंग करू शकता परंतु हा एक लहान मुद्दा आहे की आपण वापरू शकता परंतु तो खरोखर या छोट्या फ्लोचार्ट मध्ये कॅप्चर नाही होत तर जोपर्यंत पॉवर सिग्नल कमी आहे तोपर्यंत स्लीप मोड मध्ये आणि ज्या क्षणी पॉवर सिग्नल वाढेल तेव्हा तुम्ही इतर सेंसर कार्यान्वित करू शकता जर पॉवर सिग्नल चांगला येत असेल तर आपण एडीसी मूल्य पुन्हा वाचू शकता आणि स्टोअर करू शकता जर पॉवर सिग्नल कमी असेल तर काही न करता स्लीप मोडमध्ये ठेवा जर सिग्नल चांगला असेल तर किंवा वापरून तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल खरंतर मिळेल आपण सेन्सर मूल्य वाचले आणि ते रॅममध्ये संग्रहित केले असते जर पॉवर सिग्नल बराच काळ उच्च राहीला तर आपण म्हणू शकतो की कॅपेसिटर पुरेसा चार्ज झालेला आहे सुपर कॅपॅसिटर चार्ज असल्यामुळे तो रेडिओ सर्किट ला हाय पॉवर high power उच्च शक्ती देऊ शकतो जेणेकरून बीएलई ट्रान्समिशन transmission प्रसारण सेन्सर डेटा सह शक्य होईल जे हॉल सेन्सर मधून मायक्रोकंट्रोलर च्या एडीसी एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर पिन मध्ये मिळते बीएलई ट्रान्समिशन transmission प्रसारण झाल्यानंतर सिस्टम स्वयंचलितपणे बंद होते कारण सुपर कॅपॅसिटर त्याच्या सामान्य आउटपुट वोल्टेज लेव्हल पेक्षा खाली स्थिर झाला असेल पुन्हा पॉवर सिग्नल कमी होते आणि सिस्टम प्रत्यक्षात कोल्ड स्टार्ट कंडिशन मध्ये जाईल हे पॉवर मॅनेजमेंट power management उर्जा व्यवस्थापन फ्लोचार्ट मध्ये नमूद केले आहे मी आपल्याला एनर्जी हार्वेस्टिंग संबंधित काही दर्शविते हे बेअरिंग रोटेशन आरपीएम दर्शविणारे एक्स अक्ष आहे आणि हे एनर्जी हार्वेस्टिंग स्पष्टपणे सूचित करते की जशी बेअरिंग ची गती वाढते तसे रोटेशन आरपीएम वाढते एनर्जी हार्वेस्टिंग होण्याची शक्यता 3 5 मिली ज्यूल्स पासून 9 मिली ज्यूल्स पर्यंत वाढते तर एक स्पष्ट सूचक आहे की संपूर्ण प्रणाली व्यवस्थित कार्य करण्यासाठी एनर्जी हार्वेस्टिंग करण्यासाठी बेअरिंग ची गती महत्वाची आहे सारांश या बॉल बेअरिंग सिस्टम चे चित्र पाहूया बेअरींग फिरते आणि बिघाड झाल्यामुळे गरम होते या निओडीमियम मॅग्नेट द्वारा तापमानातील बदल पर्यायाने चुंबकीय क्षेत्रातील बदल सेन्स केला जातो या हॉल सेन्सर द्वारे नोंदवून मायक्रोकंट्रोलर युनिट ला दिला जातो जो मूलत चुंबकीय क्षेत्र मोजत आहे या प्रक्रियेत या निळ्या कॉईल द्वारे चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे एनर्जी हार्वेस्टिंग केली जात आहे हे अर्क मॅग्नेट जे केबलद्वारे रेक्टिफायर सर्किट जोडलेले आहे बूस्ट कन्व्हर्टर द्वारे कंडिशनिंग केले जाते पॉवर मॅनेजमेंट सर्किट आणि बूस्ट कन्व्हर्टर जोडलेले आहे हा सुपर कॅपेसिटर आहे आम्ही येथे हे सुपर कॅपेसिटर आणि संपूर्ण सर्किट ठेवले आहे ज्यात मूलत मायक्रोकंट्रोलर आहे आणि येथे आपण चिप अँटिना पाहू शकता येथे मूलत ब्लूटूथ लो एनर्जी अँटिना आहे ज्याचा सारांश म्हणजे आम्ही अप्रत्यक्षपणे तापमान मोजले एनर्जी हार्वेस्टिंग केले आणि आम्ही प्रत्यक्षात सेमी आयओटी सिस्टम बनवली आहे जे मूलत मोजमाप कम्प्युटेशन आणि कम्युनिकेशन करते आपण याला सेमी आयओटी सिस्टम म्हणतो कारण आपण कोणतेही अक्च्युएशन केलेले नाही लूप बंद केला नाही आम्ही बेअरिंगला जाम केले नाही वाहनाचा ब्रेक जाम केले नाही किंवा लॅथला फिरण्यास थांबवले नाही आम्ही या बीयरिंगची असामान्य स्थिती पाहता ते केले नाही तर या सर्वांचा अर्थ असा आहे की आपण बेअरिंग च्या संदर्भात वेअर अंड टेअर तपासण्यासाठी मिळवलेल्या माहितीचे सखोल अनालिसेस analytics विश्लेषण करणे आवश्यक आहे आणि नंतर या बेअरिंग रिप्लेसमेंट करावे लागेल का हा निष्कर्ष काढू शकतो आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये पॉवर मॅनेजमेंट बघूया आणि या उदाहरणासह आपण पुढच्या वर्गाच्या पॉवर मॅनेजमेंट पासून सुरुवात करूया आभारी आहे